दुसर्या आठवड्याच्या चौथ्या भागात सर्व सहभागींचे स्वागत आहे या मॉड्यूलमध्ये आपण चेहऱ्यावरील अभिव्यक्ति किंवा भावमुद्रा त्यांचे महत्त्व चेहऱ्यावरील भावांचे मूलभूत प्रकार कोणते आणि या दिशेने चालू असलेले नवीनतम संशोधन काय आहे ते पाहू आपला चेहरा आपल्या शरीराचा सर्वात बोलका भाग आहे हे सर्वाना माहिती आहे की चेहरा मनाचे दर्शक म्हणून ओळखला जातो आणि सामान्य समज अशी आहे की आपला चेहरा आपल्या भावना अतिशय अर्थपूर्ण प्रकारे प्रदर्शित करतो आणि म्हणूनच चेहर्यावरील अभिव्यक्ति सामाजिक माहितीची देवाणघेवाण आणि संप्रेषण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात हे मानवी समाजाचे एक मूलभूत कार्य आहे ज्याशिवाय आपले अस्तित्व असू शकत नाही मी येथे राचेल जॅक यांचे म्हणणे सांगू इच्छिते ज्याने असे सांगितले आहे की "एका शतकापेक्षाही जास्त काळ तत्त्वज्ञ मानववंशशास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ यांच्यामध्ये चेहर्यावरील अभिव्यक्ति किंवा भावमुद्रा हे मोठे मोहक आणि अभ्यासाचे विषय होते " आमचे सामाजिक संवाद भावनांच्या परस्पर समजावर अवलंबून असतात भावना समजल्याशिवाय आपण एकमेकांशी संवाद साधू शकत नाही आणि एक समाज म्हणून एकत्र राहू शकत नाही हे प्राथमिक आणि मूलभूत कार्य आपल्या चेहऱ्यावरील अभिव्यक्तिच्या मदतीने केले जाते जे आपल्या वास्तव कल्पना आणि माहितीचे प्रभावी संकेत मानले जातात ज्यांना कधीकधी आपल्याला दाखवायचे असते पण कधीकधी आपल्याला इतरांपासून लपवायचे ही असते चेहऱ्यावरील अभिव्यक्तिच्या किंवा भावमुद्रेच्या क्षेत्राच्या शास्त्रीय अन्वेषणाचा विचार केला तर आपल्याला हे मान्य करावेच लागेल की मानवी भावनांच्या सार्वत्रीकतेची कल्पना सुचविणारी डार्विन ही पहिली व्यक्ती होती १८७२ मध्ये प्रकाशित झालेल्या 'द एक्स्प्रेशन ऑफ द इमोशन्स इन मॅन एन्ड एनिमल्स' या ग्रंथात त्यांनी हा विचार मांडला होता की मानवी चेहऱ्यावरील भाव आणि भावनाची अभिव्यक्ती वेगवेगळ्या समाजात एकसारखी किंवा समान असते तथापि ही कल्पना लवकरच इतर शास्त्रज्ञांनी नाकारली ही कल्पना डार्विनने उत्क्रांती सिद्धांताच्या तिसर्या प्रमुख कामात मांडली पहिले पुस्तक 'ऑन द ऑरिजिन ऑफ ए स्पिसीज' जे १८५९ मध्ये प्रकाशित झाले होते दुसरे पुस्तक १८७१ मध्ये प्रकाशित झालेले 'द डिसेंट ऑफ मॅन' होते या १८७१ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात मनुष्य व प्राण्यांमधील भावनांची अभिव्यक्ती तसेच प्राण्यांची उत्पत्ती ही विशिष्ट मानवी वैशिष्ट्ये आणि आचरणातून होते हे डार्विनने शोधले उदाहरणार्थ आश्चर्यचकित होताच मनाचा गोंधळ उडतो आणि भुवया उंचावल्या जातात या पुस्तकाच्या सत्यपडताळणीसाठी आणि प्रकाशनापूर्व तयारीसाठी डार्विनने मानसशास्त्रीय तथ्ये आणि त्या दृष्टीने तंत्र प्रयोग केले होते या पुस्तकाच्या पूर्वतयारी संशोधनात त्यांनी एक प्रश्नावली लोकांमधून फिरविली होती या पुस्तकाच्या प्रकाशनाशी निगडीत आणखी एक मनोरंजक बाब म्हणजे त्यांनी पुस्तकात काही छायाचित्रे ठेवण्याचा आग्रह धरला होता हे लक्षात घेण्याजोगे आहे की डार्विन हे काम करत असताना नुकतीच त्यांना छायाचित्रणाची कला अवगत झाली होती मागील काही दशकापासूनच लोक आज आपण ज्याला छायाचित्रणाची कला मानतो त्या मूलभूत गोष्टींवर प्रयोग करीत होते या पुस्तकाच्या प्रकाशकाने असा आग्रह धरला होता की कदाचित लोकांना छायाचित्रांचा मजकूरात समावेश फारसा आवडणार नाही आणि डार्विनला ते टाळण्याची विनंती केली होती तथापि डार्विनने ही छायाचित्रे समाविष्ट करण्याचा आग्रह धरला होता या चित्रफितीवर जी छायाचित्रे आहेत ती म्हणजे डार्विनच्या या पुस्तकातील दुखाचे उदाहरण आहे त्यांनी या पुस्तकात वापरलेली ही मूळ छायाचित्रे आहेत डार्विनने या पुस्तकात असा महत्त्वपूर्ण युक्तिवाद मांडला होता की मानसिक अवस्था या शारीरिक हालचालीच्या मज्जातंतूच्या जाळ्याशी जोडलेल्या असतात आणि मी उद्धृत करते लहान आणि मोठे वेगवेगळ्या वंशाचे माणूस आणि प्राणी दोन्ही एका किंवा समान हालचालींद्वारे समान मानसिक अवस्था व्यक्त करतात तथापि असे आढळते की केवळ समकालीन वैज्ञानिकच नाही तर २०व्या शतकात काम करणाऱ्या मानववंश शास्त्रज्ञांनीही ही कल्पना नाकारली होती ज्यांनी ही कल्पना नाकारली होती अशा प्रमुख लोकांपैकी मार्गारेट मीडचे नावदेखील नमूद करावे लागेल जे मानवी वागणुकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय किंवा विशेष व्यक्ती म्हणून ओळखले जातात तथापि ही कल्पना 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात पॉल एकमन आणि त्याच्या चमूने विचारात घेतली पॉल एकमन यांनी चेहऱ्यावरील विविध प्रकारच्या अभिव्यक्तिच्या सार्वत्रिकतेचे समर्थन केले आणि चेहऱ्यावरील हावभाव सार्वत्रिक असतात असे मानले ते विशिष्ट भावनांना जोडलेले असतात ज्यात आनंद क्रोध भीती आश्चर्य दुख आणि तिरस्कार या भावनांचा समावेश आहे त्यांनी सांस्कृतिक भिन्नतेची कारणे देखील पाहिली आणि नमूद केले की विविध संस्कृतींमध्ये चेहर्यावरील भाव वेगवेगळे आणि संदर्भिक असल्याचे दिसून येतात पॉल एकमनने सुरुवातीला सहा मूलभूत भावनांचा उल्लेख केला होता तथापि नंतर त्यांनी आपल्या मागील संशोधनात सुधारणा केली आणि असे सूचित केले की चेहऱ्यावर सात सामान्य भाव असतात नंतर त्यांनी या यादीमध्ये तिरस्कार किंवा अवमान करण्याची भावना समाविष्ट केली होती सार्वत्रिक मूलभूत भावना सहा का सात आहेत हा गोंधळ काही काळ चालू राहिला परंतु असे आढळते की या प्रारंभिक संशोधनात स्वत पॉल एकमन यांनी सुधारणा केली आहे ह्या मूलभूत अभिव्यक्ति स्नायूंच्या विशिष्ट हालचालींच्या पद्धतींशी संबंधित आहेत संशोधकांनी असेही सुचवले आहे की आपल्या चेहर्यावरील हावभाव किंवा भावमुद्र वारंवार आपल्या आवाजाच्या स्वराशी जुळतात एकमन आणि त्याच्या गटाच्या अभ्यासासाठी त्यांनी वेगवेगळ्या संस्कृतीशी संबंधित असलेल्या लोकांना छायाचित्रांची एक मालिका दाखविण्यात आली होती आणि या छायाचित्रांत सहा मूलभूत भावना दर्शविल्या होत्या त्यानंतर संशोधकांना असे आढळले की जे लोक पाश्चिमात्य आशियाई आणि आदिवासी संस्कृतीतील वेगवेगळ्या समाजात राहतात ते या मूलभूत भावना अगदी अचूकपणे ओळखतात यावरून चेहऱ्यावरील हावभावांमध्ये वैश्विकता किंवा सार्वत्रिकता आहे यावर विश्वास बसतो तथापि या वैश्विकता युक्तिवादाचा सतत उल्लेख होत आहे ज्यावर आपण नंतर चर्चा करू पॉल एकमन आणि त्याचा गट आणि क्रॉल इझार्ड यांनी विद्यापीठीय अभ्यासानुसार साक्षरसमाज आणि त्याच्याही आधीच्या परंपरागत संस्कृतीतील लोकांच्या चेहऱ्यावरील भावनांबद्दल एक आंतर सांस्कृतिक मतैक्य दिसते डेव्हिड मत्सुमोतो आणि हाय सुंग ह्वांग यांनी १९७० मध्ये या निर्णायक घडामोडींचा इतिहास सारांश केला आहे एकमन आणि त्याच्या समूहाने केलेल्या सार्वत्रिक अभ्यासाचे त्यात समर्थन केलेले आहे त्यांनी फ्रिसेन यांना उद्धृत केले आहे ज्याने असे नोंदविले आहे की विस्मयकारक चित्रपटाच्या प्रतिक्रिया म्हणून समान भावनांचे चेहऱ्या वरील भाव अगदी भिन्न संस्कृतीच्या सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सारखेच दाखविले होते डेव्हिड मत्सुमोटो आणि हाय सुंग ह्वांग यांच्या या अभ्यासाला उद्धृत करतो "चेहऱ्यावरील अभिव्यक्तिचे परीक्षण करणार्या ३० हून अधिक अभ्यासांनी चेहर्यावरील भावनांना वैश्विक किंवा सार्वत्रिक मान्यता दिली आहे " १६८ माहिती संच म्हणजे तेवढ्या चेहर्यावरील भावनांच्या निर्णयाचे विश्लेषण परीक्षण आणि इतर अभाषिक प्रोत्साहने वैश्विक भावना ओळखण्याच्या जास्त संधीं दर्शवितात ७५ हून अधिक अभ्यासांनी असे सिद्ध केले आहे की जेव्हा भावना उत्स्फूर्तपणे उद्भवतात तेव्हा चेहऱ्यावरील हावभाव समानपणे प्रकट होतात अशाप्रकारे हे अभ्यास पॉल एकमन आणि त्याच्या गटाच्या प्रारंभिक सूचना आणि निष्कर्षांना प्रमाणित करतात आपल्या चेहऱ्यावर जेव्हा मूलभूत भावना व्यक्त होतात तेव्हा त्या कोणत्या भावना असतात आणि कोणत्या प्रकारच्या स्नायूंच्या हालचाली होतात ते पाहूया एकमन यांनी उल्लेख केलेली पहिली वैश्विक भावना म्हणजे आनंद होय हा एखाद्याचे प्रेम किंवा समाधानाच्या भावनांचे मूल्यमापन आहे आणि हे आजूबाजूच्या वातावरणातील प्रोत्साहनपर आणि सकारात्मक परस्परसंवादामुळे येतो या संदर्भात बर्याचदा उद्धृत केलेले वूल्फ आणि मास यांचे संशोधन सांगते की प्रसन्नता आनंद विविध प्रकाराने चेहऱ्यावर अभिव्यक्त होते एक हलकेसे स्मित हसरे डोळे उंचावलेल्या भुवया या भौतिक वैशिष्ट्याद्वारे आनंद ही भावना सूचित होते जे आनंद होण्यासाठी खरोखर घडलेले असते ते अधिक गुंतागुंतीचे असते आणि त्याच वेळी ते अत्यंत व्यक्तिनिष्ठ ही असते उदाहरणार्थ काही लोकांसाठी भौतिक गोष्टी आनंद निर्माण करू शकतात तर काही लोकांसाठी काही अभौतिक कृतीतूनही खरा आनंद मिळू शकतों तर आनंदाची भावना ही संदर्भदर्शी आहे तथापि आपल्या चेहऱ्यावर या भावनेची अभिव्यक्ति या शारीरिक वैशिष्ट्यांच्या मदतीने सहज ओळखता येते दुसरी भावना जी त्यांनी सार्वत्रिक म्हणून ओळखली आहे ती म्हणजे दुखाची उदासीनता हे अंतःप्रेरित भावनांमधून तयार होते उदाहरणार्थ जेव्हा एखाद्याचे काही प्रकारचे नुकसान किंवा हानी वैयक्तिक दुख पीडा वगैरे होते तथापि हे समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे की ज्या भावनिक अवस्थेसह ती ओळखली जाते ती केवळ तात्पुरती असते दीर्घकाळापर्यंत दुखाची भावना औदासिन्य किंवा नैराश्यासारख्या भावनिक विकृतीचा परिणाम असू शकते आणि कदाचित त्यास भिन्न पद्धतीने समजण्याची आवश्यकता असते एखाद्या विशिष्ट संदर्भात या दुखाच्या भावनांद्वारे आपण एखादी विशिष्ट भावना स्पष्ट करतो हे शोधणे देखील रोचक आहे की लिंग पूर्वग्रहांसंबंधित विविध संशोधनांमध्ये लैंगिक भूमिकेचे औचित्य समजून घेण्यासाठी सामाजिक अनुकूलन देखील महत्वाचे आहे उदाहरणार्थ मी अॅडॉल्फ्सच्या एका विशिष्ट अभ्यासाचा संदर्भ घेईन जो २००२ मध्ये करण्यात आला होता आणि त्यामध्ये असे सूचित होते की प्रामुख्याने पुरुषांपेक्षा दुःखाच्या अभिव्यक्ति स्त्रियांमध्ये जास्त व्यक्त केल्या जातात या प्रकारच्या संशोधनात असे आढळते की लिंग भूमिकेसंबंधित वास्तविकता त्यातील साचेबंदपणा वगैरे वस्तुनिष्ठपणे पाहिले गेलेले नाहीत एकमन फ्रिसन आणि टॉमकिन्स यांनी दुखामुळे चेहऱ्यावर दिसणारी मुख्य वैशिष्ट्ये सूचीबद्ध केली आहेत उदाहरणार्थ पापण्या मिटणे ओठ आणि गाल कोमेजणे अश्रू तयार होणे आणि ओठांचे कोपरे खाली ओढले जाणे ह्या अभिव्यक्ति किंवा भावमुद्र ज्या दुखी झाल्याचे चित्रित करतात त्या डोळे आणि तोंड यांच्या सभोवतालच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे झाल्या आहेत परीनेत्र स्नायू अश्रूंच्या निर्मितीसाठी पापण्या बंद करतात तिसरी सार्वत्रिक भावना 'भीती' ही आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की ही एक अत्यंत क्लेशदायक भावना आहे हा एक धोक्याची घंटा किंवा वेदना यांना दिलेला प्रतिसाद आहे जो वास्तविक किंवा काल्पनिक ही असू शकतो याचा परिणाम आपल्या चेहर्यावरील विविध शारीरिक प्रतिक्रियेत होतो उदाहरणार्थ मोठ्याने आ वासून तोंड उघडून जास्त ऑक्सिजन मिळविण्याची किंवा सुटका करून पळून जाण्याची इच्छा दर्शवू शकते त्याचप्रमाणे कपाळ आणि भुवया यावर आठ्या येतात चेहर्याच्या मध्यभागी खेचल्या जातात आणि ओठ देखील ताणले जातात तथापि आपल्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होणारी भीतीची भावना इतर काही शारीरिक लक्षणांशी ही संबंधित असते उदाहरणार्थ हृदयाची गती वाढते चौथी सार्वत्रिक भावना म्हणजे 'क्रोध' किंवा 'राग' जी एक कुरुप भावना म्हणून ओळखली जाते आणि जी साध्या रागावण्यापासून ते क्रोधाच्या तीव्र भावनेपर्यंत असू शकतो हे बर्याच नकारात्मक भावनांशी देखील संबंधित आहे उदाहरणार्थ निराश होणे दुखावले गेल्याची भावना विशिष्ट परिस्थितीत निराश होणे चिंता करणे किंवा ओशाळणे किवा अडचणीत येणे चेहऱ्याच्या बाह्य अभिव्यक्तिद्वारे ही भावना प्रामुख्याने व्यक्त होते जेव्हा एखाद्या व्यक्तीला राग येतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर लक्षणीय बदल होतात भुवया आकुंचित होतात कपाळावर आठ्या देखील येतात एक अतिशयोक्तीपूर्ण तोंड आणि हनुवटी देखील ताठर होते पाचवी सार्वत्रिक भावना 'आश्चर्य' ही आहे जी अचानक विस्मयचकित करणारी भावना आहे या भावनेशी संबंधित चेहऱ्यावरील हावभाव या अनपेक्षिततेचे प्रतिबिंबित करतात आणि म्हणूनच असे आढळते की या विशिष्ट भावनेच्या अभिव्यक्तिशी संबंधित चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये त्वरित आणि सर्वात नाट्यमय आहेत ही एक अतिशयोक्तीपूर्ण भावना असल्यामुळे आपल्याला असे आढळते की आपल्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्यांद्वारे हे बऱ्याच प्रकारे व्यक्त केले गेले आहे भुवया उंच आणि वक्र होतात आपल्या कपाळावर आठ्या येवू शकतात आणि खालचा जबडा जास्त खाली होऊन तोंडाचा आ वासला जाऊ शकतो सहावी सार्वत्रिकरित्या मान्य भावना 'घृणा' किंवा 'तिरस्कार' ही आहे ही एखाद्या व्यक्तीला न आवडण्याबद्दल किंवा एखाद्या शारीरिक लक्षणामुळे किंवा चिडचिडीमुळे एखाद्या गोष्टीला नकार देण्याच्या भावनांशी संबंधित आहे आणि तो भावनात्मक उत्तेजनास प्रतिसाद आहे जी एखाद्या व्यक्तीला तीव्र रीतीने नाराज करते नाक मुरडणे दाबलेले ओठ आणि कपाळावरील आठ्या ही शारीरिक वैशिष्ट्ये तिरस्कार दाखवितात चेहऱ्यावरील विशिष्ट आकुंचित होतात आणि नापसंतीची भावना व्यक्त करतात पॉल एकमन यांनी सार्वत्रिकरित्या मान्य केलेल्या भावनांच्या यादीत समाविष्ट झालेली सातवी भावना 'अवमान' ही होती असे आढळले आहे की बहुतेक वेळा हे कपटी हास्यातून प्रतिबिंबित होते असेही लक्ष्यात येते की अवमान देखील एक महत्वाची सूक्ष्म अभिव्यक्ति आहे नुकत्याच झालेल्या अभ्यासांनुसार चेहर्यावरील अभिव्यक्ति आणि शरीराच्या स्थितीच्या संयोगांकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढला आहे आणि त्यांना सांस्कृतिकदृष्ट्या अभिमान आणि शरम ह्या स्थिती स्थिर असल्याचे पुरावे सापडले आहेत आता लवकरच आणखी काही भावना देखील सार्वत्रिक किंवा वैश्विक असल्याचे पुरावे मिळणे शक्य होणार आहे या एकमन आणि फ्रेझिन यांनी सुचवलेल्या यादीमध्ये चेहऱ्यावरील अभिव्यक्ति किंवा भावमुद्रा समजण्यासाठीचे धागेदोरे आढळले आहेत तीन स्तंभांमध्ये असे दिसून आले आहे की अभिव्यक्ति आणि हालचालींचे संकेत दर्शविल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर विशिष्ट हालचाली होण्यासाठी वापरल्या जाणार्या स्नायूंची संख्या देखील सूचीबद्ध केली आहे एकमन आणि फ्रेझेन यांचे हे संशोधन महत्त्वपूर्ण आहे कारण रोबोटिक्स सारख्या इतर क्षेत्रातील नवीनतम तांत्रिक घडामोडी देखील हे मूलभूत शोध वापरत आहेत नंतर आपण या चित्रफितींचा पुन्हा संदर्भ घेऊ ही एक अतिशय मनोरंजक चित्रफित आहे ज्यात चेहऱ्यावरील सात प्रकारच्या सार्वत्रिक अभिव्यक्ति आहेत आणि संक्षिप्त पद्धतीने त्यांचे स्पष्टीकरण दिलेले आहे फील्ड साधारणपणे १०००० हून अधिक सूक्ष्म अभिव्यक्ति आहेत परंतु आज आपण फक्त सात प्रमुख अभिव्यक्तिबद्दल बोलणार आहोत क्रमांक १ राग आहे जेव्हा कोणी भुवया खाली खेचते आणि त्यांचे ओठ कठोर रेषेत घेतो तेव्हा रागाची सूक्ष्म अभिव्यक्ति आढळते दोन जणांची मारामारी होण्यापूर्वी जसे की बार मधील मारामारी तेव्हा काही गोष्टींकडे लक्ष दिले तर आपणास ही सूक्ष्म अभिव्यक्ति दिसते कधीकधी आत्मविश्वास दर्शविण्यासाठी त्यांना हनुवटी वर खेचताना देखील दिसते परंतु आपली हनुवटी खेचणे देखील आक्रमकतेचा संकेत आहे राग समजण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या भुवया दरम्यान आठ्या येणे आपण एखाद्यास आदेश देत असल्यास किंवा त्यांची मते विचारत असल्यास हे समजून घेणे चांगले आहे क्रमांक २ भीती भीतीने डोळे पांढरे होतात कोणीतरी भुवया उंचावेल परंतु त्यांचे तोंड किंचाळणे वगैरे साठी तटस्थ स्थितीत असेल तर हे सर्व उत्क्रांतीवादी दृष्टीकोनातून समजते आपले डोळे अधिक उजेडासाठी आणि अधिक पहाण्यासाठी विस्फारतात आणि किंचाळणे किंवा मोठा श्वास घेण्यासाठी तसेच प्रतिसाद म्हणून तोंड देण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी आपण शरीर तयार करतो म्हणूनच जर तुम्ही एखाद्याला भीती दाखवाल किंवा एखाद्याला घाबरविणारी एखादी गोष्ट सांगितली तर ते सहसा असा चेहरा करतात क्रमांक 3 आनंद आहे आनंद एक छान सूक्ष्म अभिव्यक्ति तंत्रिका आहे मुळातच आनंद हे एक छान ओळखीचे स्मित असते जर डोळ्याभोवती सुरकुत्या असतील तर ते खरोखरचे स्मित आहे हे आपण सांगू शकतो काही लोक याला कावळ्यांचे पाय म्हणतात वास्तविक १० लोकांपैकी केवळ एका लोकामुळेच या सुरकुत्या येऊ शकतात म्हणून एखाद्याचे हास्य खोटे किंवा नकली आहे किंवा ते खरोखर आनंदी आहेत का हे समजण्याचा हा उत्तम मार्ग आहे म्हणून जर आपण एखाद्याला चांगली बातमी दिली तर त्यांची प्रतिक्रिया वाचणे महत्वाचे आहे ते खरोखर आनंदित आहेत किंवा आपल्याला चांगले वाटावे यासाठी ते तसे दाखवितात हे ओळखता येते क्रमांक 4 तिरस्कार किंवा अवमान आहे तिरस्कार म्हणजे मुळात द्वेष किंवा अपराधीपणाने किंवा कशामुळे तरी वाईट किंवा दुःखी वाटणे आहे जेव्हा कोणी त्यांच्या तोंडाची एक बाजू वर करते तेव्हा ते कपटीपणाचे हास्य असते डॉक्टर जॉन गॉटमन यांनी जोडप्यांचा अभ्यास केला आणि त्यांना आढळले आहे की जेव्हा जेव्हा त्याच्या थेरपी कार्यालयात या जोडप्यांमध्ये अवमान ही सूक्ष्म अभिव्यक्ति पाहतो तेव्हा त्यांच्यात घटस्फोट होण्याचे प्रमाण खूप जास्त असते जर आपणास जवळच्या कोणीतरी व्यक्तीने तोंडाची एकच बाजू वरच्या दिशेने केलेली दिसली तर काहीतरी वाईट होण्यापूर्वी त्यास तसे सांगण्याची गरज असते एखाद्याचा तिरस्कार करणे टाळणे हे एक खूप कठीण गोष्ट आहे विशेषत जर त्यामध्ये जिव्हाळ्याचे नाते असेल क्रमांक 5 आश्चर्य किंवा विस्मय आहे तर भीतीसारखेच परंतु जेव्हा आपण आपला जबडा खालच्या दिशेने ओढला जातो आणि भुवया उंचावतात तेव्हा आश्चर्य वाटलेले असते यातील आणि भीतीमधील सर्वात मोठा फरक म्हणजे आश्चर्यचकित झाल्यामुळे आपले तोंड सैल होते तर भीतीमुळे तोंड ताठर होते परंतु आपल्याला हे जाणवते पण ते शब्दात सांगणे कठीण आहे तर आश्चर्यामध्ये आणखी एक गोष्ट होते म्हणजे भुवया गोलाकार होतात भीतीमध्ये सहसा त्या सरळ असतात हे कपाळावरील वेगवेगळे स्नायू वापरल्यामुळे होते या दोघांमधील फरक जाणून घेणे फार महत्वाचे आहे आपण एखाद्याला काही गुपिताबद्दल विचारत असल्यास आणि वरीलपैकी एक चेहरा दिसल्यास त्यांना आधीच माहित आहे की नाही हे आपण शोधू शकतो कदाचित त्यांना आधीपासूनच माहित होते की कोणीतरी त्यांची फसवणूक करीत आहे किंवा कदाचित तुम्हाला वाटते की आपली एक सहकारी गर्भवती आहे हे आपणास माहित आहे हे त्यांना समजू नये क्रमांक ६ म्हणजे दुःख हे नकली किंवा खोटे तसेच सूक्ष्म अभिव्यक्ती करणे सर्वात कठीण आहे दुखाःची अभिव्यक्ति स्मित करण्यापेक्षा खरोखरच अधिक स्नायू वापरते याचा अर्थ असा की जेव्हा आपण दुखाची सूक्ष्म अभिव्यक्ति पाहतो तेव्हा बऱ्याच वेळा किंवा नेहमीच ते सत्य असते जर कोणी दुखी असेल तर त्यांच्या ओठांचा कोपरा खाली वळतो ज्यावरून सुरकुती येते सामान्यत दुख हे दीर्घ काळ राहणारी चेहर्यावरील अभिव्यक्ति असते कधीकधी काही सेकंदांपेक्षा जास्त काळ टिकते तसेच भुवयाचे अंतर्गत भाग एकत्र ढकलून पुन्हा त्या उभ्या रेषा किंवा आठ्या तयार करतील तसेच या ही अभिव्यक्ति बनावट किंवा नकली बनविणे फार कठीण आहे क्रमांक ७ हा तिरस्कार किंवा आत्यंतिक किळस आहे जेव्हा आपणास दुर्गंध येतो किंवा खरोखर वाईट विनोद ऐकतो तेव्हा तिरस्कार किंवा किळस वाटते ओठांचा वरचा भाग ओढला जातो ज्यामुळे मुळात आपले नाक थोडेसे फुलते सहसा एखाद्याच्या भुवया थोडाश्या त्रासिक होतात तिरस्कार किंवा आत्यंतिक किळस आपण ज्या ठिकाणी अपेक्षा करणार नाही तेथे मुख्यतः दिसून येते तुम्ही एखाद्याबद्दल तुमचे मत सांगू शकता आणि ते कदाचित तिरस्कार दर्शविणारे असू शकते तुमची प्रस्तावित कल्पना एखाद्याला आवडत नाही किंवा एखाद्याने विचारपूर्वक वर्णद्वेष केला असेल तर ते सांगणे अगदीच आवडत नसल्यास आपण ते प्रत्यक्षात शोधू शकता तर अश्या सात प्रमुख सूक्ष्म अभिव्यक्ति आहेत या चर्चेच्या सुरूवातीस आपण चेहऱ्यावरील अभिव्यक्ति सार्वत्रिक आहे की त्या आपल्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवरुन निर्धारित केलेल्या असतात याबद्दल काही चर्चा झाली याबद्दल हा वाद सुरूच आहे प्रारंभी सार्वत्रिकतेची कल्पना एकमन आणि फ्रीसन यांनी सुचवली आणि नंतर त्यांच्यासाठी मोठे टीकात्मक समर्थनही मिळाले त्याच प्रकारे असे आढळते की आपल्या चेहऱ्यावरील भावना सामाजिकरित्या शिकल्या जातात ही कल्पना मार्गरेट मीड क्लेनबर्ग आणि लाबरे यांनी ठळकपणे सुचविली आहे या कल्पनेला बरेच टीकात्मक समर्थनही मिळाले आहे आपल्याला असे आढळते की मानवी वर्तनाचे वाढते नोंदीकरण तसेच मानववंशशास्त्रीय संशोधनात सांस्कृतिक वर्तनांच्या अश्या पैलूंबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे ज्यांना पूर्वी मानवजात उपजत जैविक आणि सामान्य मानत असे विशेषतः लोकांमध्ये सापडलेले काही हावभाव आहेत उदाहरणार्थ होय आणि नाही असे दर्शविणारे हावभाव किंवा भावमुद्रा आहेत यापूर्वी असा विचार केला जात होता की डोके डोलवून होकार देणे हा सार्वत्रिक हावभाव आहे तथापि असे काही समाज तसेच काही सांस्कृतिक गट आहेत ज्यात या हावभावाचा अर्थ काहीतरी वेगळा असतो तसेच अभिवादनाच्या वेगवेगळ्या रीती आहेत त्यातील काही अगदी हिंसक देखील आहेत आणि त्याच वेळी असे आढळून आले की नकारात्मक भावनांची अभिव्यक्ति देखील सार्वत्रिक नसते जपानमध्ये तसेच बर्याच आफ्रिकन समुदायांमध्ये आढळते की नकारात्मक भावना सामान्यत व्यक्त केली जात नाही तर लोक असा विचार करतात की नकारात्मक अभिव्यक्ती किंवा नकारात्मक भावना स्मित आणि हसण्याच्या मुखवटयाने झाकल्या पाहिजेत म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला त्या वैयक्तिक दुखाची पुसटशी ही कल्पना येणार नाही मुख्यतः चेहर्यावरील भावना या विशिष्ट संदेश उद्धृत करतात आणि विशिष्ट भावनांच्या संदेशास समोरच्याने उलगडणे किंवा समजून घेणे आवश्यक असते अश्या रीतीने हे मानवाची संप्रेषणाची मूलभूत गरज पूर्ण करते चेहऱ्यावरील हावभाव शारीरिक पवित्रा हे अभाषिक संवादाचे पैलू आहेत संकेत आणि ती माहिती अचूकपणे उलगडणे संवाद किंवा संप्रेषणासाठी आवश्यक असते या विशिष्ट चित्रफितीमध्ये अतिशय रंजक शैलीत दर्शविलेले आहे की वर्तणुकीच्या विशिष्ट पैलूंमध्ये सांस्कृतिक भिन्नता असते ज्यांना पूर्वी सार्वत्रिक मानले जात असे या ग्रहावरील प्रत्येक व्यक्तीला भावना असते आपल्या भावना किंवा विचार जाणीवपूर्वक विचारांऐवजी उत्स्फूर्तपणे उद्भवलेले दिसतात आपण याकडे जागतिक दृष्टिकोनातून पाहतो याच भावना जेव्हा इतर संस्कृतीत उद्भवतात तेव्हा त्या भावनांच्या अभिव्यक्तिचे कसे अर्थ लावले जातात यामध्ये फरक असतो जरी हा मोठा मुद्दा वाटत नसेल किंवा एखादा असा विचार करेल की जर एखादी व्यक्ती चीनमध्ये आनंदी असेल तर ते अमेरिकन लोकांप्रमाणेच दाखवतील खरं म्हणजे भिन्न संस्कृतीत भावनांच्या अनुभवांचे अर्थ भिन्न असतात यापूर्वी झालेल्या संशोधनाप्रमाणेच भावनांची अभिव्यक्ति प्रत्येक देशात भिन्न असते उदाहरणार्थ काही देशांमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती निधन पावते तेव्हा अंत्यसंस्कारात जाणे आणि दुःख दर्शविणे सामान्य आहे तथापि इतर देशांमध्ये अशी अपेक्षा असते की एखादी व्यक्ती उदास असेल तरी त्याने दुःख दर्शवायाचे नाही अशा सांस्कृतिक परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर कश्याप्रकारे त्या भावना व्यक्त होतील का व्यक्त करणार नाहीत ताहितीमध्ये आपण एखाद्या ताहिती व्यक्तीला असे सांगण्याचा प्रयत्न करीत असाल की आपण दुखी आहोत आणि एखाद्या भाषांतरकाला ते ताहिती भाषेत अनुवाद करण्यास सांगितले तर ताहिती भाषेमध्ये दुख हा शब्दच नसल्यामुळे तसे सांगणे शक्यच होणार नाही शब्दाची अनुपस्थिती हे दर्शवते की ताहिती लोक सहसा दुःख व्यक्त करत नाहीत एका टप्प्यावर दुखाची भावना व्यक्त न करणे हे इतरांना समजणे कठीण आहे परंतु शब्दाचा अभाव आणि ताहिती लोकांची ही भावना दर्शवण्याची प्रतीके त्या संस्कृतीत व्यक्त होत नाहीत शब्दांची अनुपस्थिती आणि या शब्दांच्या भावनिक अभिव्यक्तिची अनुपस्थिती इतर बर्याच संस्कृतींमध्ये आढळते जपानमध्ये एखाद्या कौतुकास्पद व्यक्तीला जो आव्हानावर विजय मिळविण्यास पात्र आहे अश्यासाठी एक शब्द आहे पण अमेरिकेमध्ये त्यासाठी विशिष्ठ शब्द नाही दुसरे उदाहरण असे आहे की एस्किमो व चिनी लोकांच्या संस्कृतीत काळजी किंवा चिंता यासाठी शब्द नाही तसेच एस्किमोस किंवा चिनी लोकांसाठी चिंता व्यक्त करणे किंवा दुसर्या भाषेत त्याचा अर्थ सांगणे हे एक आव्हान असेल मी पुन्हा रेचेल जॅकला उद्धृत करून चेहर्यावरील हावभावांविषयीच्या चर्चेचा सारांश सांगू इच्छिते २०१३ मध्ये प्रकाशित झालेल्या 'कल्चर एन्ड फेशिअल एक्स्प्रेशन्स ऑफ इमोशन्स' या शीर्षकाच्या लेखात एक अतिशय वैध मुद्दा मांडला गेला आहे मी तो उद्धृत करते "या विशिष्ट वादावरून मागे पडलेले आणि व्यापक संदर्भात चेहर्यावरील हावभाव तपासणे हे या टप्प्यावर महत्वाचे आहे" म्हणून असे आढळते की भावनिक संप्रेषणाची कल्पना अलीकडेच अशा शाखांमध्ये अभ्यासली गेली आहे ज्या परंपरेने एकमेकांपासून वेगळ्या मानल्या जात होत्या उदाहरणार्थ अभियांत्रिकी रोबोटिक्स तसेच संगणक विज्ञान या विषयांद्वारे चेहऱ्यावरील अभिव्यक्तिचा अभ्यास केला जात आहे याचा परिणाम म्हणून मानवी चेहऱ्यावरील भावनांच्या संप्रेषणाची तपासणी आधुनिक दृष्टिकोनांतून आणि प्रभावी पद्धतींनी दर्शविली जाते ज्यामध्ये केवळ ज्ञानच नाही तर विविध प्रकारच्या अनुभूतींनी आयात केलेली तंत्रे देखील आढळतात एकमन आणि फ्रेझिन यांनी चेहर्यावरील अभिव्यक्ति ओळखण्यासाठी संकेत सुचवले आहेत जे मी मागील चित्रफितीमध्ये सूचीबद्ध केले आहेत या समकालीन जगात खात्रीशीर दृष्यचित्रण करण्यासाठी तसेच अॅनिमेशन तंत्राचा वापर करण्यासाठी हे संकेत महत्त्वाचे बनले आहेत या अतिशय रंजक संशोधनात असे आढळते की पॉल एकमॅन वगैरेचे मूलभूत निष्कर्ष वापरुन तिरस्कार आणि क्रोधासाठी एकत्रित संच तयार केले आहेत या एकत्रित संचात एक समंजसपणा आहे की चेहऱ्यावरील वेगवेगळी वैशिष्ट्ये दृष्यपणे हे व्यक्त करतात आणि हेच अॅनिमेशन तसेच दृष्यचित्रणांमध्ये व्यक्त करण्यासाठी तयार केल्या आहेत आजकाल आपल्या चेहऱ्यावरील मानवी भावनांच्या अभिव्यक्तिशी संबंधित प्रश्नांचे समकालीन तंत्रज्ञानाच्या विकासानुसार मापन किंवा निर्धारण केले जातात सहचर यंत्रमानव आणि डिजिटल अवतार अशा प्रकारे रचनांकित केले गेले पाहिजेत की ते सार्वत्रिक मान्यता मिळालेल्या चेहऱ्यावरील अभिव्यक्तिचा संच प्रदर्शित करतील तसेच ते एखाद्या विशिष्ट संस्कृतीसाठी खास भावना व्यक्त करण्यासाठी त्या पद्धतीने तयार केले पाहिजेत अशा प्रश्नांसाठी मानवी संप्रेषण आणि सामाजिक संवादाचे तसेच माहिती प्रक्रियेचे विपुल ज्ञान आवश्यक असल्याचे आपल्याला आढळते तसेच हे संशोधन की संवादाच्या अभाषिक व्यवसायिक पैलूंच्या क्षेत्रात एक समृद्ध स्रोत बनले आहे आपल्या पुढील मॉड्यूलमध्ये आपण चेहऱ्यावरील वैशिष्ट्यांमधील सूक्ष्म आणि दीर्घ अभिव्यक्तिंबद्दल ही चर्चा सुरू ठेवू